सुप्रभात आम्ही भूकंपाच्या डिझाईन च्या आधारावर आपले व्याख्यान चालू ठेवू आणि तुम्ही वेगवेगळ्या घटकांवरील मागण्यांकडे कसे पोहोचता ते परिभाषित करा पियर्स जे गुरुत्वाकर्षण आणि बाजूंकडून येणाऱ्या बलांच्या संयोजनासाठी डिझाईन केले जाणार आहेत म्हणून संहीतेच्या संदर्भात जो भूकंपाचे इनपुट IS 1893 भाग 1 च्या संदर्भित परिभाषेत आम्ही पाहिले की तुम्ही डिझाईन करत असलेल्या इमारती साठी क्षैतिज डिझाईन भूकंपीय गुणांक कसे परिभाषित केले जावे आणि Ah जो डिझाईन भूकंपीय गुणांक आहे त्यास झोन घटक Z2 Sag वापरणे आवश्यक आहे जे डिझाईन क्षैतिज प्रवेग रिस्पॉन्स स्पेक्ट्रम मधून येते आणि तुमच्या संरचनेत तुम्हाला इच्छित असलेले तंतूभवन योग्यता पातळीच्या निवडीसह जे वर्तन घटक निश्चित करते म्हणून विशिष्ट भूकंपाचा तपशील असलेल्या प्रबलित मॅसोनरी किंवा प्रबलित नसलेली मॅसोनरी प्रकारावर अवलंबून तुम्ही IS4326 च्या संदर्भात कराल तुम्ही तुमचा R घटक आणि इमारतीच्या स्वतःच्या व्यापावर आणि वापरावर आधारित महत्त्वपूर्ण घटक निवडाल Sag मूल्यांसाठी आम्ही इलॅस्टीक डिझाईन रिस्पॉन्स स्पेक्ट्रमचा संदर्भ देतो आणि तुम्हाला येथे दिसणारा स्पेक्ट्रम असा आहे की जो रिस्पॉन्स स्पेक्ट्रम विश्लेषणासाठी विहित केला आहे तुम्ही रिस्पॉन्स स्पेक्ट्रम विश्लेषणाऐवजी समतुल्य स्थिर विश्लेषणासह कार्य करीत असल्यास रिस्पॉन्स स्पेक्ट्रमचा हा प्रारंभिक भाग चढते वक्र रिस्पॉन्स स्पेक्ट्रमचा चढत्या भागाचा विचार केला जात नाही आणि त्याऐवजी तुम्ही एक २ ५ मूल्यांसह प्रारंभ करता समतुल्य स्थिर पद्धतीसाठी येथे वेळ कालावधी T शून्याच्या बरोबर येत आहे तथापि रिस्पॉन्स स्पेक्ट्रम पद्धतीसाठी असे गृहीत धरू की तुम्ही संरचनेचे मॉडेल बनविण्यासाठी आणि विश्लेषण करण्यासाठी रिस्पॉन्स स्पेक्ट्रम पद्धत वापरत आहात हे इलॅस्टीक रिस्पॉन्स स्पेक्ट्रम आहे जे तुम्ही वापरत आहात ज्या मधून तुम्हाला Sag चे मूल्य आवश्यक आहे परंतु Sag मूल्यांसाठी तुम्हाला संरचनेच्या कंपनाच्या मूलभूत कालावधीचा प्रारंभिक अंदाज लावण्यात सक्षम असणे आवश्यक आहे जे सोप्या पद्धतीने तुम्ही रचना करत असलेल्या संरचनेचे संपूर्ण परिमाण जाणून घेऊन अंदाज लावला जाऊ शकतो h संपूर्ण उंची आणि d बाजूचे परिमाण असताना तुम्ही ज्या भूकंप रचनेचा विचार करीत आहात त्या दिशेने तर हा तुमचा प्राथमिक अंदाज आहे अर्थातच तुमचे मॉडेल बनविल्यानंतर तुम्ही संपूर्ण मॉडेल विश्लेषण पूर्ण करून परत येऊ शकता परत या आणि तुम्ही वापरलेला Ta हा पुरेसा चांगला आहे की नाही याची तपासणी करा किंवा तुम्ही तेथे काही पुनरावृत्ती करू इच्छिता तर एकदा तुमचा Ah निश्चित झाल्यास हे आवश्यक आहे गृहीत धरू की आम्ही डिझाईनचा आधार भूकंपाविषयी बोलत आहोत जेथे भुकंप इनपुटची पातळी Z2 द्वारे निर्धारित केली जाते जास्तीत जास्त मानल्या जाणाऱ्या भुकंपासाठी Z परिभाषित केला जात आहे तर एकदा तुम्ही केलेल्या निवडींच्या आधारे Ah परिभाषित केल्यावर तुम्ही मग जा आणि संपूर्ण इमारती साठी डिझाईन बेस शिअर चा अंदाज लावा की ज्या इमारती साठी भूकंपाचे वजन W आवश्यक आहे म्हणून भूकंपाचा भार पुन्हा लादलेल्या भारांच्या पातळीवर अवलंबून राहण्यासाठी लाईव्ह भाराची टक्केवारी आवश्यक आहे आणि यासारख्या अतिरिक्त भारांवर देखील विचार केला गेला पाहिजे जसे बर्फाचे वादळ आणि वाळूच्या वादळांनी बाधित झालेल्या प्रदेशात बर्फाचे जास्त वजन किंवा वाळूचे ओझे असल्यास म्हणून एकदा तुम्ही डिझाईन करीत असलेल्या इमारती साठी डिझाईन बेस शिअर VB चा अंदाज बांधला की आपण नंतर पुढील टप्प्यात जातो जे त्या वेगवेगळ्या मजल्यांवर आणि नंतर वेगवेगळ्या भिंती आणि पीयर्स वर घेऊन शिअर बल काय आहे हे स्थापित करेल ज्यासाठी आपण डिझाईन केले पाहिजे तर आज आम्ही प्रत्यक्षात संरचनेच्या एकूण बेस शिअर पासून ते बेस शिअर पर्यंतचे संक्रमण शोधत आहोत ज्याचा तुम्ही अंदाज लावणार आहात आणि प्रत्येक पियर साठी त्याचा अंदाज करण्याचा आधार तर पहिला भाग वेगवेगळ्या मजल्यांवर बेस शिअर च्या उभ्या वितरणाबद्दल आहे आता त्यासाठी काय आवश्यक आहे भूकंपाचे वजन कोणते हे आता मजले निहाय आहे हे परिभाषित करण्यास सक्षम असणे आवश्यक आहे आमच्याकडे संरचनेचे संपूर्ण भूकंपाचे वजन होते परंतु नंतर आम्ही प्रति मजल्यावरील भूकंपाच्या वजनाचे ही अनुमान लावण्यास सक्षम असले पाहिजे आणि Qi चा अंदाज करा जो एका मजल्याशी संबंधित शिअर बल आहे एक मजला जेथे i चा अर्थ येथे आपण पाहत आहोत त्या मजल्यांसाठी आहे Wi दिलेल्या मजल्याचे भूकंपाचे वजन आहे आणि hi ही तुम्ही विचार करीत आहात त्या मजल्याची दोन मजल्यां दरम्यानची उंची आहे तर hi वेगवेगळ्या मजल्यांसाठी भिन्न असू शकते आणि तुम्ही काळजी घ्यावी अशी ही एक गोष्ट आहे सामान्यत h1 प्रथम मजला कदाचित इतरांपेक्षा उंच असेल j पुन्हा मजल्यांच्या संख्येशिवाय काही नाही तर एक ते जास्तीत जास्त मजल्यांचे या प्रकरणात ४ तर तुम्ही मूलतः प्रमाणानुसार अंदाज लावत आहात संपूर्ण बेस शिअर पैकी किती मजला शिअर तुम्ही दिलेल्या मजल्याला विभागून द्याल तर जेव्हा तुम्ही भूकंपाचे वजन मोजत असाल भूकंपाचे वजन मोजण्याची काळजी घ्यावी लागेल संरचनेचे भूकंपाचे वजन मजल्या वरील पातळीवर ठेकले जाते बरोबर ती वस्तूमानांनी बनलेली स्वातंत्र्याची बहु अंशीय प्रणाली आहे जी मजल्या च्या पातळीवर ठेकली गेली आहे आता त्यास वास्तविक संरचनेपासून आपल्याकडे असलेल्या या वस्तूमान आदर्शवादी मॉडेल कडे काही काळजीपूर्वक संक्रमण आवश्यक आहे तर आम्ही सामान्यतः जे करतो ते म्हणजे प्रत्येक मजला वरील मजल्याचे अर्धे वस्तुमान आणि खालील मजल्याचे अर्ध्या वस्तुमाना ने बनलेले आहे तर तुम्ही W1 कडे पाहिले तर W1 वरच्या भागातून अर्धा वस्तुमान व तळापासून अर्धा वस्तुमान लंपिंग करत आहे मजला 1 च्या खाली असलेल्या वस्तूमाना चे काय होते ती आहे तुम्ही विचारात घेत असलेली सीमेची फिक्स्ड् स्थिती आणि म्हणूनच त्यास अंशिक स्वतंत्रता नाही आणि म्हणून जमिनीवरील मजल्याचा निम्मा भाग गणितांमध्ये येत नाही जर तुम्ही वरच्या मजल्या कडे पाहिले तर येथे चौथा मजला हे टेरेस पासून भार घेते कदाचित तुमच्याकडे पॅरापेट ची भिंत असेल आणि नंतर चौथ्या मजल्याच्या निम्मे वस्तुमान तर मजल्यावरील वस्तुमानांचे अंदाज बांधणे आवश्यक आहे त्यानंतर मजल्या वरील शिअर वर एकूण बेस शिअर वितरित करण्यासाठी वापरले जाते पुन्हा जर तुम्ही हे करत असाल तर तुमच्याकडे वेगवेगळ्या मजल्यांमध्ये भिन्न वस्तुमान असू शकते मूलभूत पणे हेच कारण आहे की आम्ही वस्तुमानांच्या वितरणावर आधारित शिअर बलांच्या वितरणाकडे लक्ष देण्याचा प्रयत्न करीत आहोत एका मॅसोनेरी संरचनेत वस्तुस्थिती चा विचार करता ही बहुतेक मॅसोनेरी संरचना त्याऐवजी त्यांच्या प्लॅन च्या मांडणीत सममितीय असतात आणि भार वाहणार्या भिंती अविरत असतात शीर्षस्थानचा मजला वगळता वस्तुमान साधारणतः उंचीच्या बाजूने समान असावे म्हणून एकदा तुम्ही प्रत्येक मजल्या वरील Q 1 Q 2 Q 3 आणि Q 4 चा अंदाज केला की तुम्ही आता मजल्या वरील शिअर घेण्यास तयार आहात आणि नंतर त्यास मजल्यांमध्ये वितरित करा तुम्ही जे येथे पहात आहात ते खरोखरच आमच्याकडे असलेल्या बेस शिअरचे रूपांतरण आहे V B चे वेगवेगळ्या मजल्यांच्या शिअरमध्ये आणि जसे तुम्ही पाहू शकता की सर्व ४ शिअर्स Q1 ते Q 4 ची बेरीज तुम्हाला प्रत्यक्ष बेस शिअर VB देऊ शकते तर एकदा हे पूर्ण झाल्यावर तुम्हाला माहीत आहे की प्रत्येक मजला डिझाईन करण्यासाठी मजल्या वरील शिअर काय असावा आमचे लक्ष आता मजल्या कडे स्वतःकडेच वळते आहे आम्हाला आता मजल्या अंतर्गत वेगवेगळ्या पैलूंचे परीक्षण करणे आवश्यक आहे म्हणून मी वापरत असलेल्या शब्दावलीवर परत येण्यासाठी तुम्ही मजल्या वरील शिअर बद्दल बोलत आहात तुम्ही एकूण बेस शिअर मजल्या वरील शिअर विषयी बोलत आहात आणि नंतर आम्ही मजल्या वरील वेगवेगळ्या भिंतीबद्दल बोलत आहोत प्रत्येक भिंतीमध्ये तुमच्याकडे उभ्या बाजूकडील भार घटकांचा प्रतिकार असतो ज्यांचा आम्ही पियर्स म्हणून उल्लेख करीत आहोत तर संक्रमण म्हणजे संपूर्ण इमारती पासून मजल्या पर्यंत भिंतीपर्यंत आणि नंतर पियर्स पर्यंत आणि तुमचे अंतिम लक्ष्य म्हणजे प्रत्येक पियर वरील शिअर बल काय आहे हे स्थापित करण्यास सक्षम होणे ठीक आहे तर तुमच्यासाठी त्या प्लॅन भोवती वेगवेगळ्या भिंती कॉन्फिगर्ड् केलेला मजला असेल तर येथे तुम्ही पहात असलेली प्रत्येक भिंत x आणि y दिशानिर्देशामधील प्रत्येक विस्तार भिन्न भिंत आहे आता पुढील ध्येय आम्ही मागील स्लाइडमध्ये स्वतःच वेगवेगळ्या भिंतीवर आणि नंतर भिंती मधील स्वतंत्र प्रतिरोधक घटकांवर स्थापित केलेल्या या मजल्या वरील शिअर Qi चे विभाजन करण्यास सक्षम असणे आहे आता भिंती प्रत्यक्षात छिद्रांविना भरीव भिंती किंवा सच्छिद्र भिंती असू शकतील आता सच्छिद्र भिंतींचा थोडासा अधिक काळजीपूर्वक सामना करावा लागेल कारण त्यांचा अधिक सहभाग आहे तथापि जर तुमच्याकडे सच्छिद्र भिंत असेल तर जसे तुम्ही येथे पाहताय की आमच्याकडे एक दरवाज्याचे ओपनिंग आहे आणि नंतर इतर एक मोठे ओपनिंग आहे भिंतीला ३ उभ्या बाजूच्या भार प्रतिकार पियर्स मध्ये विभाजीत करते तर शेवटी आम्हाला मी H 1 पियर कशासाठी डिझाईन करावे हे जाणून घेण्यात स्वारस्य आहे H 2 पियर साठी आणि H 3 पियर साठी किंवा H 1 H 2 आणि H 3 चे मूल्य काय आहे आणि गुरुत्वाकर्षणाच्या भारा सह तुमच्याकडे अशी मागणी आहे ज्यासाठी तुम्ही रचना स्वतःच डिझाईन करीत आहात ते घटकांचे स्वतः डिझाईन करीत आहात आता अर्थातच त्यासाठी आपल्याला पियर च्या स्टिफनेस ची व्याख्या आवश्यक आहे आणि हीच गोष्ट आपण याआधी पाहिली आहे आता यास प्रत्येक पियर च्या सीमा अटींचा विचार करणे आवश्यक आहे आणि या वर्गीकरणावर आधारित आम्ही भिंतीच्या बाजू कडील बलांच्या अंतर्गत आदर्श डीफॉर्मेशन कडे पहात असलेल्या भिंती किंवा ओपनिंग च्या दरम्यान च्या भिंतीकडे पाहत आहोत किंवा नाही तर त्यातच आत ओपनिंग नसलेली भरीव भिंत एक कॅण्टिलीवर डीफॉर्मेशन रेखाचित्र असणारी अपेक्षित आहे भिंतीचे शीर्ष फिरण्यासाठी मुक्त आहे असे सूचित करते तळ स्थिर आहे आणि आम्ही आमच्या मागील व्याख्यानात अशा प्रकारच्या स्टिफनेसचा अंदाज लावण्यास सक्षम आहोत आणि त्यास मॉड्यूलस ऑफ ईलास्टीसिटीशी H भिंतीची भूमिती भिंतीची लांबी L आणि भिंतीची जाडी t शी संबंधित आहोत आता जर ती ओपनिंग दरम्यानची भिंत असेल सच्छिद्र तर या छिद्रांमध्ये बसलेला पियर शीर्षस्थानी त्याच्या डीफॉर्मेशनच्या दृष्टीने मर्यादित आहे विषेशत शीर्ष स्थानाकडचे परिभ्रमण आणि तुमच्याकडे एक डीफॉर्मेशन रेखाचित्र आहे जे दर्शविते की आता पियरची एक फिक्स्ड् फिक्स्ड् सीमा स्थिती विचारात घ्यावी लागेल आणि या प्रकरणात तसेच आम्ही स्टिफनेस काय असू शकते याचा अंदाज लावला आहे तर तुमच्याकडे पियर च्या स्टिफनेसच्या अंदाजाच्या बाबतीत मूलभूत युनिट आहे परंतु आता भिंतीपासून पियर पर्यंतचे संक्रमण स्थापित करावे लागेल ठीक आहे तर आता यावर लक्ष केंद्रित करूया की आपण सच्छिद्र शिअर भिंतीच्या स्टीफनेसचा अंदाज कसा घेता येईल भरीव भिंतीची इतकी समस्या नसते तुम्ही असे म्हणू शकता की ते एक कॅण्टिलीवर्ड डीफॉर्मेशन रेखाचित्र आहे आणि भूमिती आणि मॉड्यूलस ऑफ ईलास्टीसिटी वर आधारित भिंतीच्या स्टिफनेस वर पोहोचा परंतु गुंतागुंत तेव्हा येते जेव्हा तुमच्याकडे सच्छिद्र भिंत असते तर सामान्यतः कठोर डायफ्राम च्या धारणे अंतर्गत ठीक आहे आपण या टप्प्यावर कठोर डायफ्राम सह कार्य करूया आणि शेवटी सुद्धा तपासू जर आपल्याकडे संरचनेत कठोर डायफ्राम नसते तर काय घडले असते भिंतीवर बलांच्या वितरणाच्या दृष्टीने आता जर तुमच्याकडे प्रबलित काँक्रीट च्या स्लॅब सह मॅसोनरीची संरचना असेल तर एक प्रबलित काँक्रीटचा मधला किंवा सामान्यतः छतावरील एक स्लॅब या धारणेसह की तो एक कठोर डायफ्राम आहे म्हणजे एक स्वीकारार्ह प्रस्ताव आहे आणि म्हणून आम्ही हे करू शकतो याचा परिणाम विचार करू शकतो की मजल्या वरील शिअरचे वितरण भिंतीवरील डायफ्राम संबंधित स्टिफनेस वर आधारित असेल ठीक आहे तर आम्ही ह्या प्रस्तावासोबत पुढे जात आहोत जर ते तसे नसते तर जर डायफ्राम मधील प्लेन मधील स्टिफनेस पुरेशा नसतील आणि आम्ही डायफ्राम च्या प्लेन मधील स्टिफनेस कशासाठी आवश्यक आहे याची मर्यादा पाहू तर डायफ्रामला खरोखरच लवचिक डायफ्राम किंवा अर्ध कठोर डायफ्राम म्हणून वर्गीकृत केले जाऊ शकते यामुळे एक गुंतागुंत निर्माण होते कारण आता तुम्ही स्टिफनेसशी संबंधित भिंतीवर बलांचे वितरण करू शकत नाही तूम्हाला एक भिन्न रणनिती अवलंबिली पाहिजे तर आता या टप्प्यावर आम्ही स्टिफनेसशी संबंधित प्रमाणानुसार भिंतीवर शिअर बलांचे वितरणाचे परीक्षण करीत आहोत तर खरोखर काय घडत आहे आम्हाला वितरणाचा घटक स्थापित करण्यास सक्षम असणे आवश्यक आहे माझ्याकडे ४ भिंती आहेत माझ्याकडे एका प्लॅन मध्ये कॉन्फिगरेशन मध्ये ५ भिंती आहेत मला भिंतीवर स्वतःच्याच जाणाऱ्या त्या मजल्यावरील संपूर्ण स्टिफनेसच्या संदर्भातील वितरण घटक काय आहे हे स्थापित करण्याची आवश्यकता आहे तर वितरण घटक केवळ असा परिभाषेत केला जाऊ शकतो की तुम्ही तपासत असलेल्या पियर च्या स्टिफनेसचे सर्व पियर्स च्या स्टिफटनेसेसच्या बेरजेशी असलेले गुणोत्तर जर आपण एखाद्या मजल्या वरील भिंतीकडे पाहत असाल जर तुम्ही पियर पाहात असाल तर ते एका भिंती मध्येच आहे तर अजून ते फक्त K i आहे किंवा K i ची बेरीज आणि हे एक गुणोत्तर आहे जे तुम्ही वापरत आहात एकाच घटकावर जाणारे शिअर बल काय आहे हे स्थापित करण्यासाठी भिंतीतील शिअर सह जे गुणले आहे आता ज्या क्षणी तुमच्याकडे ओपनिंग्ज् असतील भिंतीतील ओपनिंग ते भिंतीचे विक्षेपण वाढवितात बरोबर आणि ते भिंतीचे स्टिफनेस कमी करतात तर तुम्ही यास कसे स्पष्टीकरण द्यावे हे महत्त्वाचे आहे परंतु त्यात काही गुंतागुंत आहे जर तुम्ही नियमित भिंत विचारात घेत असाल यामध्ये खिडकीचे ओपनिंग आणि दरवाजाचे ओपनिंग आणि व्हेंटिलेटर ची ओपनिंग असतील तर तुमच्याकडे पहिल्या जागेमध्ये वेगवेगळ्या आकाराच्या ओपनिंग्ज् आहेत तुमच्याकडे भिंतीच्या उंचीच्या बाजूने वेगवेगळ्या उंचीवर ओपनिंग्ज् संरेखित आहेत आणि म्हणूनच तुम्ही भिंतीवरील वेगवेगळ्या ठिकाणी या वेगवेगळ्या आकाराचे ओपनिंग चे स्पष्टीकरण कसे कराल जो काहीसा गणितांचा एक संच आहे तर हे ते आहे ज्याची आम्ही तपासणी करणार आहोत तथापि तेथे सोप्या विश्लेषणात्मक पद्धती आहेत त्या तुम्ही वापरू शकता त्या सोप्या वस्तुस्थितीवर आधारित आहेत आणि आम्ही त्यापैकी तीनचे परिक्षण करू आणि तुम्ही वापरू शकाल तुम्ही त्यापैकी कोणतीही वापरू शकता तथापि त्यांच्यातील काहींमध्ये पुराणमतवादी पातळी आहे जी कदाचित स्वीकार्य नाही जर तुम्ही कठोर विश्लेषण करीत आहात तर पहिली पद्धत ही सर्वात सोपी पद्धत आहे परंतु अधिक कठोर गणनेच्या तुलनेत तुम्ही टक्केवारी त्रुटी मिळवण्यास बंधनकारक आहात जे क्षुल्लक नाही अधिक कठोर गणना काय असेल या संदर्भात मी ५ ते १० किंवा त्याहून अधिक टक्के म्हणेन की पहिल्या पद्धतीमध्ये अपेक्षित आहे तथापि ही पद्धत अभियांत्रिकी दृष्टिकोनातून देखील स्वीकार्य आहे आणि द्रुत अंदाज घेण्यासाठी ती स्वीकारली जाते आता ही पद्धत काय करते ते आहे तुम्ही असे गृहीत धरले की तुमच्याकडे ओपनिंग सह एक भिंत आहे की भिंतीचे स्टिफनेस फक्त पियरच्या स्टिफनेसपासून अंदाजित केल्या जातात फक्त पियर्सची स्टिफनेसेसची बेरीज करून खिडकीच्या बाबतीत आणि ओपनिंग च्या खाली विशेषत ओपनिंग वरील स्पॅन्ड्रेल च्या परिणामाचा तुम्ही विचार करीत नाही पुन्हा खिडकीच्या बाबतीत दरवाजाच्या बाबतीत तुमच्याकडे स्पॅन्ड्रेलवर देखील आहे तर या प्रकारची गणना खरोखरच या जागांचा उचित विचार करत नाही आपण ज्या बद्दल बोलत आहोत जर तुम्ही स्लाईडमध्ये पहात असलेली ही विशिष्ट भिंत घेतली तर माझ्याकडे दोन खिडक्यांच्या ओपनिंग आहेत त्या वेगवेगळ्या आकाराच्या आहेत त्या सर्व भिंतीच्या समान उंचीवर संरेखित आहेत तुम्ही यापुढेही गुंतागुंत घेऊ शकता की त्या सारख्याच सुरक्षित नाहीत त्यापैकी एक लहान खिडकी दुसरी मोठी खिडकी किंवा एक दरवाजा आहे तर आमच्याकडे ओपनिंग च्या दरम्यान तीन पियर्स आहेत पियर १ पियर २ आणि पियर ३ त्या पॅनल च्या क्षेत्रांमध्ये जो A B C आणि D द्वारे परिभाषित केलेला आहे तुमच्याकडे एकूण भिंत आहे आणि ह्या पॅनलच्या आत पियर्स मधील खिडकी आहे म्हणून आता एकदा खिडक्यांचा विचार केला गेला तर तुमच्याकडे प्रत्यक्षात फक्त ३ उभ्या बाजूचे भार प्रतिरोधक घटक आहेत अनुलंब संरेखित बाजू कडील भार प्रतिरोधक घटक केवळ पियर्स १ २ आणि ३ आहेत या प्रकारच्या दृष्टिकोनात काय सूचित केले गेले आहे तुम्ही फक्त पियर १ पियर २ आणि पियर ३ कडे पहा ते ओपनिंग च्या दरम्यान स्थित असल्याने सीमा स्थिती अशी आहे की शीर्ष स्थानावरील परिभ्रमण प्रतिबंधित केले जाते आणि म्हणूनच फिक्स्ड् फिक्स्ड् सीमा अट मानली पियर १ पियर २ आणि पियर ३ च्या डीफ्लेक्शनचा अंदाज घ्या आणि भिंतीची संपूर्ण स्टिफनेस मिळवण्यासाठी त्यांची बेरीज करा तर भिंतीचा एकूण स्टिफनेस केवळ पियर १ पियर २ आणि पियर ३ च्या K 1 च्या स्टिफनेसेसची बेरीज आहे आता तुम्ही निश्चितपणे सहमत व्हाल की तुम्ही पहात असलेल्या भिंतीच्या भागा द्वारे पॅनलने केलेल्या भूमिके कडे जे तुम्ही वर पहात आहात आणि भिंतीचा भाग तुम्ही खाली पहात आहात आपण पूर्णपणे दुर्लक्ष करीत आहोत ठीक आहे विद्यार्थी हा एक भरीव १ २ आणि ३ भाग मानला जातो १ २ आणि ३ होय विद्यार्थी त्याच प्रमाणे आम्ही केलंय संदर्भ वेळ २०३९ अगदी बरोबर १ २ आणि ३ आता आपण मूलभूत युनिटवर आलो आहोत आम्हाला एक पियर मिळाला आहे आपल्याकडे दोन पर्याय आहेत एक तर कॅण्टिलीवर्ड पियर किंवा फिक्स्ड् फिक्स्ड् पियर या प्रकरणात ज्या अर्थी तो ओपनिंग दरम्यान स्थित आहे आपण सीमा परिस्थिती फिक्स्ड् फिक्स्ड् म्हणून निवडतो आणि ते सीमारेषेसह आहे आणि आम्ही आधीच स्वतः स्टिफनेस म्हणजे काय ते स्थापित केले आहे आणि तुम्ही ३ स्टिफनेसेसचा सारांश करीत आहात हे फक्त समांतरीत स्प्रिंग्ज् आहेत समांतरीत ३ स्प्रिंग्ज् स्वतःच संपूर्ण स्टिफनेसची प्रणाली आहे तर मग आपण पद्धत २ वर जाऊ या जे आपल्याकडे ओपनिंग च्या वर आणि खाली असलेल्या मोठ्या पॅनलच्या परिणामासाठी लेखांकन सुरू करते तर आपण या दुसऱ्या दृष्टीकोनातून जे करत आहोत ते म्हणजे संपूर्णपणे भिंतीची तपासणी करणे परंतु भिंत एक संपूर्ण आहे जर तुम्ही सीमा स्थिती पाहिल्यास भिंत संपूर्णपणे ओपनिंग च्या दरम्यान स्थित होत नसेल तर ती शीर्षस्थानी प्रतिबंधित नाही तर कॅण्टिलीवर डीफॉर्मेशन रेखाचित्र मिळविण्यासाठी भिंत संपूर्णपणे प्रत्यक्षात कॅण्टिलीवर म्हणून मानली जाऊ शकते तर भिंतीचे भरीव कॅण्टिलीवर्ड डीफॉर्मेशन रेखाचित्र असल्याचे गृहीत धरून आपण भिंती च्या बाजू कडील डिफ्लेक्शन्स् चा अंदाज लावू शकतो त्यानंतर पट्टीचा विचार करा की ज्या मध्ये खिडकी स्थित आहे तर तुम्ही दुसऱ्या मध्ये बघता तिसर्या चित्रात तुमच्याकडे खाली असलेल्या खिडकीच्या उपस्थिती कडे दुर्लक्ष करणाऱ्या शीर्षाच्या भरीव भिंतीचे मूलभूत कॉन्फिगरेशन आहे आणि मग आम्ही एक छोटी पट्टी घेतो ज्या मध्ये खिडकी स्थित आहे ती तिसरी A B C D आहे आणि आता त्यात खिडक्यांच्या ओपनिंग आहेत आणि म्हणूनच खिडकीच्या कुठल्याही ओपनिंग शिवाय संपूर्ण भिंती च्या तुलनेत त्यावर संयम आणला जाईल तर हे एक फिक्स्ड् फिक्स्ड् पियर मानले जाते आणि मग आम्ही जाऊ शकतो आणि ओळखले आहेत अशा मूळ पियर्स चा अंदाज करू शकतो अगदी मागच्या पद्धतीतील पियर १ पियर २ आणि पियर ३ आणि मागील प्रकरणासाठी पुन्हा फिक्स्ड् फिक्स्ड् सीमा स्थिती विचारात घेऊन त्या पियर साठी डिफ्लेक्शनची गणना करा तर येथे पद्धत २ मध्ये आम्ही काय करत आहोत तर प्रथम भरीव भिंतीचे डिफ्लेक्शन ची गणना करतो परंतु कॅण्टिलीवर म्हणून समजून दूसरे चरण त्या भरीव पट्ट्या घ्या ज्यांच्या आत ओपनिंग स्थित आहेत आणि भरीव पट्टीच्या डिफ्लेक्शन ची गणना करा असे गृहीत धरून की ती आता फिक्स्ड् फिक्स्ड् आहे कारण त्यात खरोखरच हे पॅनल वर आणि खाली स्थित आहेत जे शीर्षस्थानाच्या आणि तळाच्या परिभ्रमणाला प्रतिबंध करेल तर हे बरोबर आहे की त्याला फिक्स्ड् टोक म्हणून गृहीत धरले मग तुम्ही प्रत्येक पियरच्या डिफ्लेक्शनची स्वतंत्रपणे गणना करा तुमच्याकडे पियर १ पियर २ आणि पियर ३ आहेत जे येथे पुन्हा आमच्याकडे फिक्स्ड् टोकाचे आहेत आणि तुम्ही Δ 1 Δ 2 आणि Δ 3 डिफ्लेक्शन ची गणना करू शकता माझ्याकडे भरीव भिंत आहे माझ्याकडे भरीव पट्टी आहे आणि मग माझ्याकडे Δ 1 Δ 2 आणि Δ 3 अंदाजीत केलेले आहेत आता भिंतीचे डिफ्लेक्शन काय आहे याचा अंदाज घेता यावा यासाठी तुम्ही मुळात मध्यभागी असलेल्या भागात डिफ्लेक्शन दुरुस्त करत आहात जे आम्हाला शीर्षाच्या आणि तळाच्या डिफ्लेक्शन साठी माहीत आहेत तर मुळातच हा पुन्हा विश्लेषणात्मक दृष्टिकोन आहे मागील पद्धतीत आम्ही जे केले आहे ते आम्ही सुधारत आहोत तर आम्ही काय म्हणतो ते तीन पॅनल्सची स्टिफनेस एकत्रित स्टिफनेस आपण याला पियर चा गट म्हणू पियर गटाची स्टिफनेस आता स्वतंत्रपणे K 1 K 2 आणि K 3 च्या स्टिफनेसवर पोहचण्यासाठी वैयक्तिकरित्या आम्ही काही दुरुस्त्या सादर करणार आहोत आता आम्ही स्टिफनेसचा व्यस्त घेतो आणि तो आम्हाला डिफ्लेक्शन्स् देतो तर K 1 आणि K 2 आणि K 3 मग व्यस्त म्हणून दर्शविले जातात स्टिफनेसचा व्यस्त तर आम्ही ते या मूल्यांच्या स्वरूपात लिहितो जे च्या बरोबरीत आहे परंतु आंम्हाला हेही माहित आहे की यामुळे या वस्तुस्थिती मुळे की स्टिफनेसचा व्यस्त तुम्हाला डिफ्लेक्शन देणार आहे पियर गटाचा एकूण स्टिफनेस दुरुस्त केलेल्या डिफ्लेक्शन ची Δ 1 Δ 2 Δ 3 बेरीज देईल तर म्हणून त्यापैकी प्रत्येकाला पियर गटाचे डिफ्लेक्शन आहे जर तुम्ही ते वापरत आहात तर ते काहीच नाही परंतु डिफ्लेक्शन्स् आणि स्टिफनेसचा व्यस्त असल्यामुळे आणि पहिली अभिव्यक्ती त्यानंतर आम्ही एकूण डिफ्लेक्शन वर पोहोचू हा पियर गटाचा आहे हा वैयक्तिक पियरचा आहे म्हणून डिफ्लेक्शन पियर गटाचे एकूण डिफ्लेक्शन जे दुरुस्त आहे जे आम्ही उजव्या हाताच्या बाजूने वैयक्तिक डिफ्लेक्शन म्हणून करीत आहोत भाजकांवरील वैयक्तिक डिफ्लेक्शन चा व्यस्त तर आपण शेवटी काय करणार आहोत वास्तविक डिफ्लेक्शन म्हणजे स्थूल डिफ्लेक्शन आहे जे ओपनिंग शिवाय कॅण्टीलिव्हर विचारात घेता एकूणच भिंती कडून येणारे डिफ्लेक्शन आहे वजा पट्टीचे डिफ्लेक्शन जे यापेक्षा पियरच्या ३ डिफ्लेक्शन ने अधिक आहे म्हणून तरी ही एक अंदाजे पद्धत परंतु हे असे काही आहे जे शीर्षस्थानाचा स्पॅण्ड्रेल आणि तळाच्या स्पॅण्ड्रेल ने बजावलेल्या महत्त्वपूर्ण भूमिकेचा विचार करते तर हे शेवटी आहे तुम्ही काय लक्षात ठेवले पाहिजे की आम्ही स्थुल डिफ्लेक्शन वजा पट्टीचे डिफ्लेक्शन अधिक ३ लहान पियर १ २ आणि ३ चे वैयक्तिक डिफ्लेक्शन्स् म्हणून निव्वळ सुधारीत डिफ्लेक्शन कडे पहात आहोत तर ही दुसरी पद्धत आहे तिसरी पद्धत ही स्टिफनेसचे प्रत्यक्षात कसे लाइनिंग अप आहे या विचारांच्या दृष्टीने थोडीशी अधिक पद्धतशीर आहे जर तुम्हाला आठवत असेल की मी जेव्हा पद्धत १ बद्दल बोललो तेव्हा मी पद्धत १ बद्दल ३ समांतर स्प्रिंग्ज् बद्दल बोललो बरोबर जेव्हा आपण पद्धत २ वर आलो की जी थोडीशी धोकादायक आहे आम्ही हे स्पष्टपणे परिभाषित करीत नाही आम्ही एकूण आणि नकारार्थीं कडे पाहत आहोत आणि नंतर एकूण स्टिफनेस पासून लहान स्टिफनेस वजा करण्यासाठी कार्य करीत आहोत तिसऱ्या पद्धतीत तिसरी पद्धत ही कदाचित सर्वात चांगली पद्धत आहे ज्यासाठी थोडी अधिक कठोर गणना आवश्यक आहे परंतु बलांच्या वितरणाची संपूर्ण प्रक्रिया त्यांना समांतर स्प्रिंग्ज् किंवा मालिकेतील स्प्रिंग्ज् म्हणून लक्षात घेऊन प्रत्यक्षात विचार करते म्हणून जर तुम्ही या संपूर्ण भिंतीकडे पाहिले तर या संपूर्ण भिंतीमध्ये ३ पियर्स पियर १ पियर २ आणि पियर ३ ३ स्प्रिंग्ज् ३ समांतर स्प्रिंग्ज् म्हणून मानल्या जाऊ शकतात आता जर तुम्ही बिम किंवा या स्लॅब किंवा वरील पॅनलच्या समांतर ३ स्प्रिंग्ज् विचारात घेत असाल बरोबर ते आता मालिकेतील पॅनल सह ३ स्प्रिंग्ज् समांतर आहेत होय तर समांतरीत ३ स्प्रिंग्ज् वरील पॅनल सह एक प्रणाली आहे जी मालिकेत आहे त्याचप्रमाणे जर मी ३ पियर्स आणि खालील पॅनलचा विचार केला तर ती एक प्रणाली आहे जी मालिकेत आहे म्हणून एकदा मी समांतरीत स्प्रिंग्ज् चा स्टिफनेस आणि मालिकेतील स्प्रिंग्ज् स्टिफनेस स्थापित केला की एक खालील आणि एक वरील त्यानंतर मी मालिकेतील स्प्रिंग्ज् म्हणून भिंती च्या एकूण स्टिफनेस कडे पाहू शकतो तर हा दृष्टिकोन आहे हा दृष्टिकोन कदाचित सर्वात सोयीस्कर आहे कारण ज्या क्षणी तुमच्याकडे खिडक्या आणि दरवाज्यांचे ओपनिंग असतील जे वेगवेगळ्या आकारांचे आहेत हे तुम्हाला स्टिफनेसेस कसे योगदान देतात यावर अधिक चांगली पकड घालण्यास सुरूवात करतात वैयक्तिक स्टिफनेसेस एकूण स्टिफनेसला योगदान देतात तर सोप्या पद्धतीने पाहता जर तुमच्याकडे मालिकेतील स्प्रिंग्ज् विरुद्ध स्प्रिंग्ज् असतील कारण संपूर्ण भिंतीत समांतरीत आणि मालिकेतील स्प्रिंग्ज् ची प्रणाली आहे तर जर तुम्ही स्प्रिंग्ज् चा एक संच पहात असाल तर जर तुम्ही केवळ ३ पियर घेऊन तुमची मॅसोनरी प्रणाली आदर्शीत करण्याचे पाहत असाल प्रत्येक स्टिफनेस K 1 K 2 आणि K 3 नंतर भिंत ज्याच्या अधीन केली जात आहे ते एकूण बल स्टिफनेस च्या आधारावर केवळ आधारावर विभागले जाते आणि तुम्हाला H 1 H 2 आणि H 3 चे प्रमाण मिळेल जे नंतर तुम्हाला H प्रदान करेल पुन्हा मूलभूत धारणा ही आहे की तुम्ही डायफ्राम च्या कठोर अनुवादाबद्दल बोलत आहात जर तुमच्याकडे प्रणाली मध्ये कठोर डायफ्राम नसेल तर याचा विचार केला जाऊ शकत नाही हे वितरण यापुढे वैध नाही आणि म्हणूनच एकूण बल समतोलानुसार स्टिफनेस K1Δ असेल संपूर्ण प्रणाली साठी Δ समान राहील K2Δ अधिक K3Δ आणि म्हणूनच H छेद Δ तुम्हाला या स्टिफनेसची K 1 K 2 आणि K 3 बेरीज देईल जे आम्ही पद्धत १ मध्ये केले ते फक्त हेच होते आणि पद्धत १ मध्ये जे केले ते फक्त हेच होते आता जर तुम्ही हे विचारात घेत असाल आणि म्हणूनच तुमच्याकडे किती समांतर भिंती आहेत याची किती प्रणाली आहे यावर अवलंबून असल्यास तुम्ही बेरीज करू शकता आणि स्टिफनेस मिळवू शकता जर तुम्ही मालिकेतील प्रणाली कडे पहात असाल आणि ते चित्रात येते तेव्हा तुमच्याकडे एक स्पॅण्ड्रेल आणि ओपनिंग आणि एक स्पॅण्ड्रेल पियर्स चा संच आणि एक स्पॅण्ड्रेल असेल तुम्हाला ते मालिकेतील प्रणाली च्या दृष्टीने परीक्षण करणे आवश्यक आहे आणि म्हणूनच आता महत्त्वाचा फरक म्हणजे प्रत्येक स्प्रिंगला तिचे स्वतःचे डिफ्लेक्शन असेल संपूर्ण डिफ्लेक्शन Δ म्हणून ३ डिफ्लेक्शन्स् नंतर ३ स्प्रिंग्ज् ला या प्रकरणात जोडले जातील Δ 1 Δ 2 Δ 3 प्रणालीवर कार्य करणाऱ्या बाजू कडील बल H पर्यंत तर येथे जर तुम्ही प्रत्यक्षात काय होते ते लिहित असाल तर तुम्ही विस्थापनांचा सारांश Δ घ्या जो Δ1Δ2Δ3 ला समतुल्य आहे प्रत्येक डेल्टा स्प्रिंगच्या स्टिफनेस H वर अवलंबून आहे येथे सारखाच राहतो एकुणच H सारखाच आहे आणि म्हणूनच आणि आम्ही प्रणाली च्या या प्रकारचे स्टिफनेस च्या दृष्टीने खाली लिहू शकतो प्रणाली तील एकूणच स्प्रिंग तर या तिसऱ्या पद्धतीमध्ये संबंधित स्प्रिंग्ज् मध्ये समांतरीत आणि मालिकेतील स्प्रिंग्ज् विभाजित करणे आणि संबंधित प्रणालीची हे स्टिफनेस स्थापित करणे समाविष्ट आहे आणि नंतर संपूर्ण भिंती च्या दृष्टीने मालिकेतील स्प्रिंग्ज् चा एक संच म्हणून एकत्रित ठेवत आहे तर मला तुमचा प्रश्न आहे तर फक्त तुम्ही मला काय विचारले होते ते भिन्न शब्दात अनुवादित करण्यासाठी आत्तापर्यंत तुम्ही पाहिलेल्या पहिल्या आकृतीचा पहिला संच आम्ही समांतर स्प्रिंग्ज् पाहत आहोत आणि आम्ही पद्धत १ मध्ये काय केले आहे हे तंतोतंत आहे याचा अर्थ असा आहे की समांतर धावत असलेल्या त्या तीन पियर्स ना फिक्स्ड् फिक्स्ड् सीमा अटी बरोबर पियर्स मानले गेले बरोबर तर ओपनिंग दरम्यान असलेले हे पियर आहे तर ते ठीक आहे ज्या क्षणी आपण दुसऱ्या कडे जाऊ त्या क्षणी आम्ही स्प्रिंग्ज् च्या तीन संचांबद्दल बोलत आहोत जे आता मालिकेत आहेत आणि तुमचा प्रश्न असा होता की जेव्हा तुम्ही ज्या मूळ भिंतीचा अभ्यास करत होतात हे मध्यवर्ती पॅनलमध्ये होते त्याचा स्पष्टपणे वरच्या आणि खालच्या पॅनलचा परिणाम होता आणि म्हणूनच त्याला फिक्स्ड् फिक्स्ड् म्हणून अर्थपूर्ण असल्याचे लक्षात घेतल्यास वर आणि खाली दोन पट्ट्यांचे काय होते काटेकोरपणे सांगायचे झाले तर ते अलगीकरणात नाहीत ते सर्व एकाच प्रणाली चे भाग आहेत आणि म्हणूनच ही वस्तुस्थिती आहे की वरच्या पॅनलला मध्यवर्ती पट्टी म्हणून विचारात घेतल्या च्या दृष्टीने नंतर एक सातत्य आहे सीमा स्थितींना सातत्याने विचारात घेणे गरजेचे आहे तर आम्ही अद्याप विचार सुरू ठेवू की वरची पट्टी आणि तळा ची असलेली पट्टी कॅण्टिलीवर्ड होऊ नये परंतु फिक्स्ड् फिक्स्ड् सीमा स्थितीत आहेत आणि जर तुम्हाला पद्धत २ मध्ये आठवत असेल तर आम्ही संपूर्ण पॅनल कडे ओपनिंग्स् नसताना पाहिले तेथे आम्ही संपूर्ण कॅण्टिलीवर्ड रेखाचित्रा साठी गेलो विद्यार्थी वेळ पहा ३४३० नाही पुन्हा मला असे वाटते की हे असे काही आहे जे नमूद केले याआधी वर्गात मी नमूद केले आहे की आम्ही स्लॅब रोटेशनल संयम प्रदान करण्या विषयी बोलत नाही आहोत आम्ही स्लॅब रोटेशनल संयम प्रदान करण्या विषयी बोलत नाही ती वरच्या आणि तळाच्या दोन्ही बाजूंनी मॅसोनरीच्या विस्तारांची उपस्थिती आहे जी रोटेशनल प्रतिबंध प्रदान करते तर जर तुम्ही ओपनिंग दरम्यानच्या पियर कडे पाहत असाल तर तुमच्याकडे शीर्षाकडे आणि तळाशी पियरच्या दोन्ही बाजूला स्पॅण्ड्रेल झोन आहे हेच आहे काय ते परिभ्रमणाला अडथळा आणत आहे तर तेच कारण आहे की जेव्हा आपण संपूर्ण भिंत घेतो संपूर्ण भिंतीस खरोखरंच कोणतेही बंधन नसते ते फिरण्यास मुक्त आहे स्लॅब कदाचित एखादा आंशिक रोटेशनल प्रतिबंध देऊ शकतो परंतु ते एक पॅनल बाजूला स्थित असताना आणि परिभ्रमण रोखू शकेल इतके महत्त्वपूर्ण नाही म्हणूनच सर्व तिघांची फिक्स्ड् फिक्स्ड् सीमा स्थिती विचारात घेणे अधिक योग्य निर्णय आहे जो तुम्ही घ्याल ठीक आहे तर नंतर तुम्ही या प्रकरणात स्टिफनेसच्या परस्पर संबंधांची बेरीज करू शकता तर जर तुम्ही यासारखे दुसरे उदाहरण पाहिले तर एका दरवाज्याच्या ओपनिंग सह एक भिंतीचे पॅनल एका दरवाज्याच्या ओपनिंग सह एक भिंतीवर तुमच्याकडे २ पियर आहेत २ आणि ३ आणि तुमच्याकडे स्पॅण्ड्रेल आणि दोन बाजूंच्या विस्ताराच्या शीर्षस्थानी पॅनल आहे तर या विशिष्ट प्रकरणात आम्ही खरोखर प्रथम समांतर स्प्रिंग्ज् च्या प्रणाली कडे पाहत आहोत जे २ आणि ३ आहेत आणि नंतर समांतरीत स्प्रिंग्ज् ची प्रणाली पॅनल १ सह मालिकेतील एक प्रणाली बनते आणि म्हणूनच गटाचे एकूण स्टिफनेस असे लिहिले जाते तर आणि मी आधीपासून या स्टिफनेसेस येथे जोडुन स्प्रिंग्ज् समांतरीत केल्या आहेत तर हे आहे तर हा असा दृष्टिकोन आहे जो वास्तविक सीमा अटींशी सुसंगत आहे आणि एका गणिताच्या क्रमवारी सह जाणे अधिक अर्थपूर्ण आहे म्हणून एकदा तुम्ही ही गणना केली की तुम्ही भिंतीची एकूण स्टिफनेस किती आहे यावर पोहोचण्यास सक्षम व्हाल वैयक्तिक स्टिफनेस चे एकूण स्टिफनेसशी गुणोत्तर तुम्हाला वितरणा चा घटक देतो तर भिंतीचे शिअर किंवा मजल्याचे शिअर मग नंतर त्याच्याशी गुणले जाते असे की तुम्ही काम करत असलेल्या पियरवर शिअर मागणी काय आहे ते स्थापित करण्यासाठी तर आपल्याकडे आतापर्यंत झालेल्या या चर्चेचा एक भाग भिंतीच्या सच्छिद्र असण्याविषयी आहे आता ज्या क्षणी मी एक पाऊल मागे टाकतो आणि म्हणतो की माझ्याकडे भिंतीचा एक संच आहे आणि आता मी त्या भिंतीवर मजल्या वरील शिअर कसे वितरित करू एखाद्याने काय विचारात घ्यावे तर ज्या क्षणी तुम्ही मजल्याच्या प्लॅन चे कॉन्फिगरेशन आणि मजल्याच्या प्लॅन मध्ये भिंतीची व्यवस्था पाहू इच्छित आहात तेथे दोन गोष्टींकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे एक तेव्हा आहे जेव्हा तुमच्याकडे एक मजला शिअर बलाच्या अधीन आहे जर मजला परिभ्रमणा शिवाय अनुवादीत असेल तर तुम्ही वैयक्तिक भिंतीवर संपूर्ण मजला शिअर वितरित करा तर गृहीत धरा की तुम्ही ज्या इमारती कडे पाहत आहात ती ३ भिंतींनी बनली आहे आणि या ३ भिंती आता समांतरीत प्रणाली आहे आणि मजल्याच्या एकूण स्टिफनेस च्या तुलनेत तुम्ही भिंत १ २ आणि ३ च्या स्टिफनेसचा अंदाज लावू शकता हा मजला आता बेस शिअर पासून येणाऱ्या भूकंप बलांच्या अधीन आहे मी Qi येथे पोहोचलो आहे जो मजल्यावरील शिअर आहे आणि आता तीन भिंतींवर मजल्या वरील शिअर वितरित करण्याची आवश्यकता आहे मी ज्या दिशेने विचारात घेत आहे त्या दिशेने पाहात असलेल्या मजल्याची समरूपता या मजल्या वरील विस्थापन आहे हे जर मला पाहायचे झाले तर भूकंप क्रिया कोणत्या दिशेने आहे या संदर्भात तुम्हाला समरूपता पाहण्याची आवश्यकता आहे म्हणून जर आता भूकंप क्रिया ३ भिंतीच्या समांतर असेल तर कठोर डायफ्राम प्रभावाचा आणि समरुपतेचा विचार केल्यामुळे संरचनेचे एक सारखे विस्थापन असेल स्लॅबचे डायफ्रामचे स्वतःचे आणि म्हणूनच Δ सर्व तिन्हींसाठी समान असेल आणि म्हणूनच स्टिफनेसने वितरण करणे सोपे आहे हे असे प्रकरण आहे जेथे तुमच्याकडे प्रणालीचे ट्रान्सलेशन कोणत्याही परिभ्रमणा शिवाय नाही बरोबर याचा अर्थ असा आहे की माझ्याकडे येणाऱ्या एकूण शिअर बलाला फक्त थेट घटक किंवा थेट शिअर घटक आहे जे मजल्या वरील शिअरचे वितरण घटक आहे दुसऱ्या भिंतीसाठी मजल्या वरील शिअर वितरण घटक आणि तिसर्या भिंतीवरील मजल्या वरील शिअर वितरण घटक शिअर ट्रान्सलेशनल घटकच फक्त चित्रात येत आहेत तथापि जर हे मुळातच आहे कारण जेथ पर्यंत या मजल्याचा संबंध आहे या मजल्याचे गुरुत्वाकर्षणाचे केंद्र या मजल्याच्या वस्तुमानाचे केंद्र आणि या मजल्याच्या स्टिफनेसचे केंद्र एकरूप आहे स्टिफनेसच्या मध्यभागी वस्तुमानाचे केंद्र जुळत असल्याने माझ्याकडे मजल्यामध्ये कोणतेही परिभ्रमण अपेक्षित नाही आणि तुमच्याकडे फक्त एक थेट शिअर घटक आहे परंतु ज्या क्षणी तुम्ही अधिक जटिल कॉन्फिगरेशन पहात आहात त्या क्षणी तुमच्याकडे दुसरा घटक तयार होणार आहे जो टॉर्शनल शिअर घटक आहे जो वस्तुमाना च्या मध्यभागी आणि स्टिफनेसच्या मध्यभागी असलेल्या ईकसेंट्रीसिटी मुळे येत आहे आणि त्यास स्थापित करणे आवश्यक आहे तर जेव्हा तुमच्याकडे एक अनियमित कॉन्फिगरेशन असेल भूकंप बलाच्या कृती करण्याच्या दिशेच्या संदर्भात अनियमित तुम्ही थेट शिअर घटकांच्या व्यतिरिक्त टॉर्शनल शिअर घटक म्हणजे काय याचा अंदाज घेण्यास सक्षम असावे आणि भिंतीवर स्वतःचीच येणारी मागणी त्यात मिळवली पाहिजे स्वतंत्र भिंती तर मागील प्रकरणांमध्ये सममितीमुळे तुम्हाला वस्तुमान आणि स्टिफनेसचे केंद्र काय आहे याचा अंदाज घेण्याची खरोखरच गरज नाही परंतु या प्रकरणात तुम्हाला वस्तुमानाचे केंद्र आणि स्टिफनेसचे केंद्र यांचे अंदाज काढणे आवश्यक आहे आणि मग x आणि y मधील ईकसेंट्रीसिटी काय आहे हे स्थापित करण्यास सक्षम असाल वस्तुमानाच्या मध्यभागी आणि स्टिफनेसच्या मध्यभागच्या दरम्यान कारण ते ठरवेल की अतिरिक्त बेंडींग मोमेंट काय आहे मजल्याच्या फिरण्या मुळे अतिरिक्त शिअर बल काय आहे बरोबर तर या व्याख्यानाच्या उर्वरित भागांमध्ये आपण काय करुया ते म्हणजे थेट शिअर च्या घटकांव्यतिरिक्त टॉर्शनल शिअरचा अंदाज लावण्यासाठी एक चौकट स्थापित करण्यास सक्षम होणे तर जर तुम्ही एखाद्या कॉन्फिगरेशन कडे पाहिले ज्यामध्ये कृतीच्या दिशेने प्रत्यक्षात सममिती नाही जशी मागील प्रकरणात आपल्याकडे होती तर तुम्हाला स्थापित करावी लागेल दोन दिशानिर्देशांमध्ये वस्तुमानाच्या मध्यभागी आणि स्टिफनेसच्या मध्यभागच्या दरम्यान ईकसेंट्रीसिटी काय आहे आणि नंतर थेट शिअर घटकांव्यतिरिक्त प्रत्येक भिंत काय मिळवेल ते स्थापित करा जर भूकंप y दिशेने घडत असेल तर तुमच्याकडे सर्व भिंतीमध्ये तसेच x दिशेने अतिरिक्त टॉर्शनल शिअर घटक असतील तर पुढील वर्गात आम्ही त्यासाठी चौकट तयार करणे चालू ठेवू आणि त्या सह घटकांच्या शिअरची मागणी आणि अक्षीय बलाच्या मागणी कडे जाण्यासाठी तुमच्याकडे प्रत्यक्षात संपूर्ण विश्लेषणात्मक आधाराची आवश्यकता आहे जे नंतर प्रणाली डिझाईन ते घटकाच्या डिझाईन च्या दृष्टीने लुप बंद करते ठीक आहे मी येथे थांबेल

Thank you धन्यवाद